सर्वांना नमस्कार आज आपण फिनान्शियल अकाउंट म्हणजे आर्थिक लेखांकन या विषयावरील नवीन कोर्सची सुरुवात करणार आहोत मला तुम्हा सर्वांना भेटून खूप आनंद झाला आणि खात्री आहे की तुम्ही देखील फिनान्शियल अकाउंटिंग या नवीन कोर्सची सुरुवात करण्यात अत्यंत उत्सुक आहात मी माझा थोडक्यात परिचय देतो मी वरदराज बापट मी चार्टर्ड अकाउंटंट आणि कॉस्ट अकाउंटंट आहे सध्या मी आय टी मुंबई येथे फायनान्स या विषयाचा प्राध्यापक आहे प्राध्यापक म्हणून प्रामुख्याने अकाउंट व काही प्रमाणात इकॉनॉमिक्स शिकवायला मला आवडते एक संशोधक म्हणून माझे काही आवडीचे विषय आहेत जसे की अकाउंटिंग आर्थिक दिवाळखोरी बाबतचे अंदाजआर्थिक सादरीकरण आर्थिक समावेश म्हणजेच फिनान्शियल इन्कल्युजन पोर्टफोलिओ मॅनेजमेंट ग्रीन अकाउंटिंग इत्यादी त्यासोबत मला योग्य ब्रह्मविद्या भारतीय संस्कृती यामध्ये विशेष रस आहे याबाबतचे फेसबुक पेजेस देखील आहेत ज्यांना अकाउंटिंग या विषयाचा अभ्यास करण्याची आवड आहे त्यांच्या विस्तृत अभ्यासाकरिता मी 'फिनान्शियल अकाउंटिंग अ मनेजरियल प्रोस्पेक्ट' हे पुस्तक लिहिले आहे परंतु असे काही विद्यार्थी असतात ज्यांना कॉमर्स अकाउंटिंग या विषयाची काही पार्श्वभूमी नसते परंतु त्यांना अकाउंटिंगचा अभ्यास करण्याची आवड असते प्रामुख्याने फिनान्शियल अकाऊंतींग म्हणजे आर्थिक लेखांकन व फिनान्शियल स्टेटमेंट म्हणजे आर्थिक प्रपत्र याबाबत या कोर्समध्ये प्रामुख्याने चर्चा होते आपल्याकडे कॉस्ट अकाउंटिंग याबाबत आणखीन एक कोर्स आहे जो की लेखांकनातील बाबींचा खर्चाच्या दृष्टिकोनातून अधिक विस्तृतपणे अभ्यास करतो या कोर्सच्या दरम्यान तुम्हाला अनेक असाइनमेंट पूर्ण कराव्या लागतील कोर्स पूर्ण करण्याच्या कालावधीमध्ये आपण याबाबत चर्चा करू आता आपण पीपीटी च्या आधारे फिनान्शियल आणि कॉस्ट अकाउंटिंग यांची तुलनात्मक चर्चा करणार आहोत तसेच फिनान्शियल स्टेटमेंट म्हणजे आर्थिक प्रपत्र याबाबत माहिती घेणार आहोत कॉमर्स अकाउंटिंग विद्यार्थ्यासोबतच ज्यांची कॉमर्स व अकाउंटिंग ची पार्श्वभूमी नाही अशा विद्यार्थ्यांकरीता देखील हा कोर्स उपयोगी असणार आहे आपण असे गृहीत धरू की कोणी इंजिनिअर आहे कोणी फार्मसी संबंधित आहे अथवा कोणी कला व विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे सर्वांनाच हा कोर्स महत्त्वाचा आहे कारण तुम्ही तुमचे करिअर नोकरी करून अथवा काही व्यवसाय करून चालू करणार असाल तरीही तुम्हाला तुमच्या कार्य कौशल्याचाच मोबदला मिळत असतो प्रामुख्याने पदोन्नती होताना तुमच्यामधील आर्थिक व व्यवस्थापकीय कौशल्य हे खूप महत्त्वाचे ठरते जेव्हा तुम्ही व्यवस्थापकीय पदावर काम करता व तुम्हाला स्वतःच्या तसेच इतरांच्या कामाचे मूल्यमापन करायचे असते त्यावेळेस अकाउंटिंग बाबतचे ज्ञान तुम्हाला खूप लाभदायक ठरते आता आपण थोडक्यात अकाउंटिंग म्हणजे काय याची चर्चा करू सोप्या शब्दात आपण असे म्हणू शकतो की अकाउंटिंग म्हणजे व्यवसायिक कार्याचे आर्थिक स्वरूपात केलेले सादरीकरण व मूल्यांकन होय जर अकाउंटिंग अचूक झाले तर व्यवसायाची कार्यक्षमता वाढते व व्यवसायातील नफा ही वाढतो लेखांकनाची माहिती ही व्यवसायातील कामांचे नियोजन संघटन तसेच नियंत्रणाकरिता फार महत्त्वाचे योगदान देते अव्यवसायिक संघटना उदा शासकीय अथवा अशासकीय संस्था यांच्याकरिता देखील लेखांकन महत्त्वाचे आहे वैयक्तिक गुंतवणूक व कर नियोजन या निर्णया करिता लेखांकनाचे ज्ञान फायद्याचे आहे कृपया सर्वांनी हे लक्षात घ्या की हा कोर्स तुम्हाला अकाउंटंट बनवण्याकरता नसून लेखांकनाची विस्तृत माहिती सर्वांना देण्याकरिता आहे तुम्ही व्यवसायाने डॉक्टर असाल इंजिनियर असाल व्यवस्थापक असाल व फार्मसिस्ट असाल हा कोर्स तुम्हाला तुमच्या व्यवसायात लेखांनातील काही मूलभूत संकल्पना तसेच आर्थिक संकल्पना समजून घ्यायला मदत करेल कारण की तुमचे व्यवसायिक कर्तुत्व हे आर्थिक स्वरूपात मोजले जाणार असून हा कोर्स तुम्हाला आर्थिक संकल्पना समजून घ्यायला मदत करणार आहे लेखांकनाचे तीन प्रमुख प्रकार आहेत आता आपण लेखांकनातील ते तीन प्रकार चर्चेच्या आधारे समजून घेण्याचा प्रयत्न करू पहिले आहे ते आर्थिक लेखांकन म्हणजे फिनान्शियल अकाउंटिंग दुसरे आहे ते खर्चासंबंधी चे लेखांकन म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग व तिसरे व्यवस्थापकीय लेखांकन म्हणजे मॅनेजमेण्ट अकाऊण्टिंग हा प्रस्तुत कोर्स आर्थिक लेखांकन म्हणजेच फिनान्शियल अकाउंटिंग याकरिता आहे आर्थिक लेखांकन म्हणजे काय हे आपण विस्तृतपणे समजून घेऊ सध्या आपण लेखांकनाच्या तीन प्रमुख प्रकारातील फरक समजून घेऊ व्यवसायातील आर्थिक व्यवहारांची नोंद करणे हा पहिला टप्पा आहे या सर्व नोंदींचे एकत्रीकरण हा पुढचा टप्पा आणि आर्थिक प्रपत्रांच्या स्वरूपात आर्थिक बाबींचे सादरीकरण हा तिसरा अंतिम टप्पा थोडक्यात व्यायसायातील आर्थिक बाजू असलेल्या प्रत्येक व्यवहाराची नोंद होणे गरजेचे आहे उदाहरणादाखल तुम्ही व्यवसायातील काही घडामोडींचा विचार करू शकता तुम्ही कच्चा माल खरेदी केला असेल त्यावर काही प्रक्रिया केली तसेच पक्क्या वस्तू तुम्ही विक्री करीता घेऊन जाता तुम्ही प्रवासाकरिता काही खर्च करता बँक तुमच्याकडून काही शुल्क आकारते तुम्हाला व्याज मिळते या सर्व व्यवसायातील आर्थिक घडामोडीची नोंद होने गरजेचे आहे याकरिता व्यावसायिक किंवा अव्यवसायिक संघटनेतील आर्थिक बाजू असणाऱ्या सर्व घडामोडीं ची नोंद होणे गरजेचे आहे म्हणूनच आर्थिक लेखांकनातील पहिला टप्पा हा सर्व ववहारांची नोंद करणे हा आहे तर पुढील टप्पा या नोंदींचे एकत्रीकरण हा आहे तुमच्यापैकी जवळपास सर्वांचे बँकेत स्वतःचे खाते असेलत्या खात्यावरून तुम्ही बँकेशी अनेक प्रकारचे व्यवहार केले असतील मला वाटते तुम्ही सर्वानी बँकेचे पासबुक किंवा बॅंक स्टेटमेंट पाहिले असेल त्या बँकेच्या स्टेटमेंट मध्ये तुम्हाला काय पाहायला मिळते बँकेबरोबर तुमच्या व्यवहाराची एकत्रित माहिती म्हणजेच बँकेचे स्टेटमेंट किंवा पासबुक होय सध्या बँकेचे लाखो ग्राहक असतात व ते अनेक प्रकारचे व्यवहार करत असतात या ग्राहकांव्यतिरिक्त अनेक प्रकारचे गुंतवणूक व कार्जासंबंधीचे व्यवहार बँकेत होत असतात परंतु बँका काय करतात तर त्या एका विशीष्ठ खातेधारकाचे सर्व व्यवहार एकत्रितपणे संकलित करतात व त्याची नोंद त्याच्या पासबुकवर करून देतात म्हणजेच आर्थिक लेखांकनातील दुसरा टप्पा हा व्यवहाराचे एकत्रीकरण होय अशाप्रकारे जर बँकेच्या ग्राहकाच्या दृष्टिकोनातून पहिले तर तुमच्या व्यवहाराची एकत्रित माहिती तुम्हाला खूप उपयोगी येते तुम्हाला देखील बँकेच्या इतर व्यवहाराची काहीच गरज नसते आणि बँक देखील तुम्हाला इतर ग्राहकांची माहिती पुरवीत नाही अशाप्रकारे दुसऱ्या टप्प्यानुसार बँक तुमचे सर्व व्यवहार एकत्रित करत असते यामध्ये एका विशिष्ट ग्राहकाचे उदाहरण आहे याच प्रकारे बँक त्यांच्या कडील सर्व कर्जांच्या व्यवहारांची एकत्रित माहिती एका ठिकाणी संकलित करून ठेवते संपत्ती संबंधित सर्व व्यवहार एका जागी पगार खर्चाचे व्यवहार एका जागी म्हणजेच बँक देखील दुसऱ्या टप्प्यात सर्व संबंधित व्यवहार एकत्रित करण्याचे काम करते ज्यांना लेखांकनातील संकल्पना माहित आहेत ते सांगू शकतील कि लेखांकनातील पहिल्या टप्प्यास व्यवहाराची रोजनिशीतील नोंद व दुसऱ्या टप्प्यास खतावणीतील नोंद असे म्हणतात मी मात्र त्या अवघड संकल्पना वापरणार नाही म्हणून सोप्या शब्दात असे सांगता येईल कि पहिला टप्पा म्हणजे व्यवहारांची नोंद व दुसरा टप्पा म्हणजे या नोंदींचे एकत्रीकरण होय तिसरा अंतिम टप्पा म्हणजे या सर्व संकलित आर्थिक माहितीचा अहवाल सादर करणे करणे होय लेखांकनाच्या विशिष्ठ आवधीनंतर ज्याला आपण अकाउंटिंग पिरियड म्हणतो मग तो एक महिन्याच्या अखेरीस असेल किंवा एक वर्षाअखेरीस तुम्हाला ती अंतिम रक्कम जाणून घ्यायची असते तुम्हाला नफा माहीत आहे तुमच्या जवळची रोख रक्कम किंवा तुम्ही बँकेत जमा केलेली रक्कम तुम्हाला माहित करून घ्यायची असते याचाच अर्थतुमची आर्थिक परिस्थिती दर्शविणारे एक अंतिमसमग्रप्रपत्र तुम्हाला हवे आहे म्हणून तिसऱ्या टप्प्यात अनेक आर्थिक प्रपत्र अहवाल तयार केले जातात एकलक्ष्यातघेण्याचीबाब म्हणजेआर्थिक लेखांकनाचे संपूर्ण काम हे प्रामुख्यानेव्यवसाया बाहेरील वापरा करिता आर्थिक प्रपत्रे तयार करणे हे आहे अश्याप्रकारे व्यवसायाची आर्थिक माहिती देणारी प्रपत्रे व्यवसाय बाहेरील लोकांना द्यावी लागतात आता हि व्यवसाय बाहेरील लोक असतात तुम्हाला माहीतच आहे कि बऱ्याच लोकांना टॅक्स रिटर्न'म्हणजे आयकर प्रपत्र दाखल करावे लागते जर तुम्ही व्यावसायिक असाल तर कर प्रपत्रा सोबतच तुमची आर्थिक परिस्थिती दर्शविणारे कागदपत्रे सादर करावी लागतात म्हणजेच कर अधिकारी किंवा सरकारी अधिकारी हे तुमच्या आर्थिक प्रपत्राचा वापर करत असतात जर तुम्ही बँकेकडे कर्जाची मागणी करत असाल तर तुमची आर्थिक प्रपत्रे किंवा बॅलन्सशीट अर्थात ताळेबंद सादर करावा लागतो काहीवेळा तुमचे ग्राहक देखील तुमच्या आर्थिक कागदपत्रांची मागणी करू शकतात जसे कि एका कंपनीकडे तुम्हाला पुरवठादार म्हणून नोंदणी करायची असेल तर ती कंपनी तुमचे आर्थिक प्रपत्रे'मागू शकते याचाच अर्थ तुमचे ग्राहक पुरवठादार तसेच तुमचे कर्मचारी देखील तुमची आर्थिक कागदपत्रे उत्सुक असतात व त्यांना ते पुरवले देखील जातात नोंदणीकृत कंपन्यांची आर्थिक माहिती सार्वजनिक वापराकरिता ठेवली जाते अश्याप्रकारे इच्छुक लोकांच्या माहितीकरिता तशी आर्थिक माहिती उपलब्ध करून जाते व्यवसायाशी अंतर्गत निगडित मंडळी जसे कि व्यवस्थापक प्रमंडळातील संचालक व्यवसायाचे मालक हे देखील आर्थिक कागदपत्रे पाहण्यास तितकेच उत्सुक असतात परंतु साधारणपणे आर्थिक प्रपत्रे हि व्यवसाया बाहेरील मंडळींना पुरवली जातात मी आशा करतो की लेखांकनाच्या प्रक्रिया किंवा टप्पे आपण सर्व समजून घेत आहात आता आपण लेखांकनाच्या दुसर्या प्रवाहाशी तुलना करू जे कि कॉस्टअकाउंटिंग म्हणजेच खर्च लेखा आहे कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे खर्चाच्या लेखांकनात देखील तीन महत्त्वाच्या टप्पे आहेत पहिला टप्पा हा खर्चाची नोंद करणे हा आहे तुम्ही हे पाहू शकता की हे आर्थिक लेखांकन यातील पहिल्या टप्प्या प्रमाणेच आहे कारण तेथे देखील पहिला टप्पा हाआर्थिक व्यवहाराची नोंद करणे हाच आहे कॉस्ट अकाउंटिंग मध्ये खर्चाची नोंद केली जाते दुसऱ्या टप्प्यात नोंद' केलेल्या खर्चाचे विश्लेषण केले जाते आणि तिसऱ्या अंतिम टप्य्यात खर्चाचे अहवाल प्रपत्र तयार केली जातात तुम्हाला आश्चर्य वाटेल की आर्थिक लेखांकन करताना पहिला टप्पा हा आर्थिक व्यवहारांची नोंद करणे आहे अगदी तसेच कॉस्ट अकाउंटिंग मध्ये खर्चाची नोंद करणे आहे मग या दोन्ही एकच प्रक्रिया आहेत का बहुतेक वेळा हो या सारख्याच प्रक्रिया आहेत कारण बहुतेक आर्थिक व्यवहार हे खर्चाशी संबंधित असतात आणि जवळजवळ सर्व प्रकारचे खर्च हे आर्थिक व्यवहार असतात उदाहरणार्थ आपण बाहेर एखाद्या रेस्टॉरंट मध्ये गेलो म्हणजे तुम्ही काही खर्च करावा लागेल हा आर्थिक व्यवहार असेलजो खर्च म्हणून नोंदविला जाईल तुम्हाला जागेचे भाडे द्यावे लागत असेल पगारद्यावालागत असेलतरहेआर्थिकव्यवहार देखील आहेतआणि यांची खर्च म्हणूनही नोंद होईल बऱ्याच वेळा सर्व खर्च हे आर्थिक व्यवहार म्हणून नोंदविले जातात तर पुन्हा कॉस्ट अकाउंटिंग मध्ये यांची नोंद करणे गरजेचे आहे का कारण तुम्ही ते खर्च आर्थिक लेखांकनाच्या पहिल्या टप्प्यानुसार नोंदविलेले आहेतच याचे उत्तर हो असे आहे कारण कॉस्ट अकाउंटिंग मध्ये या खर्चाची नोंद अधिक विस्तृत प्रमाणात केली जाते आर्थिक लेखांकन करताना आपण केवळ पगार दिल्याची नोंद करतो परंतु कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे खर्चाच्या लेखांकनात त्या कामांकरिता लागलेला वेळतो विशिष्ट कामगार'करत'असलेले काम कामाचे स्वरूप इत्यादी बाबींची विस्तृत पणे नोंद केली जाते याचाच अर्थ खर्चाच्या नोंदी या अधिक विस्तृत नोंदी असतात या खर्चांच्या नोंदींचे नंतर वेगवेगळ्या स्वरूपात केले जाते उदाहरणार्थ वस्तू बनविण्याचा खर्च उत्पादन खर्च विपणन खर्च प्रशासकीय खर्च इत्यादी या विश्लेषणाच्या आधारे शेवटी आपण खर्चाच्या प्रपत्रा सारखे विविध वित्तीय अहवाल तयार करतो हे लक्षात घ्यावे लागेल कि खर्च लेखांकन म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग हि प्रामुख्याने व्यवसायाच्या अंतर्गत वापरकर्त्यासाठी आहे हि गोपनीय माहिती बाहेरील कोणालाही दिली जात नाही तर ती केवळ अंतर्गत वापरकर्त्यांसाठी आहे आपल्याला हे समजले आहे अशी मी आशा करतो मागे वळून'पहिले तर आपण आर्थिक लेखांकनाची चर्चा केली नंतर आपण कॉस्ट अकाउंटिंग ची चर्चा केली आपण कॉस्ट अकाउंटिंगच्या अधिक तपशीलांवर जाणार नाही कारण कॉस्ट अकाउंटिंगचा आमचा एक वेगळा कोर्से आहे जिथे आपण त्याबद्दल अधिक तपशीलांवर चर्चा करू अकाउंटिंग मधील तिसरा प्रकार म्हणजे मॅनेजमेंट अकाउंटिंग अर्थात व्यवस्थापकीय लेखांकन या लेखांकनात काय केले जाते तर हे एक सर्व समावेशक अशी संकल्पना आहे आपण आर्थिक लेखांकना बरोबरच इतर स्वरूपात देखील माहिती तयार करीत असतो अश्या माहीतींचे विश्लेषण करून विविध आर्थिक अहवाल तयार केले जातात जे प्रामुख्याने व्यवस्थापकीय निर्णय घेण्या करिता वापरले जातात हि गोपनीय माहिती व्यवस्थापनाच्या विविध पातळ्यांवर उपयोगात येते हि माहिती व्यवसायाबाहेरील कोणालाच पुरविली जात नाही व याचा उपयोग केवळ व्यवसाय अंतर्गतच केला जातो आता हे पुन्हा एकदा स्पष्ट करू कि एकीकडे आर्थिक लेखांकन आहे जे बाह्य वापरकर्त्यासाठी सर्वसाधारणपणे सार्वजनिक केले जाते दुसर्या बाजूला खर्चाचे आणि व्यवस्थापकीय लेखांकन ज्याला एकत्रितपणे व्यवस्थापकीय लेखांकन म्हटले जे आपल्याला निर्णय घेताना माहिती देतात व हे मुख्यतः अंतर्गत वापरकर्त्यासाठी आहे आता आपण पुढच्या स्तरावर जाऊ मी आशा करतो की आपल्याला लेखांकनाचे मुख्य प्रवाह समजले असतील आर्थिक लेखांकनाच्या बाबतीत आपण पाहिले आहे की आर्थिक प्रपत्रे तयार करणे हे आर्थिक लेखांकनाचे अंतिम उद्दिष्ट आहे आता आपण आर्थिक प्रपत्रे म्हणजे काय महत्त्वाची आर्थिक प्रपत्रे कोणती व'ती कोणती उद्दिष्ट साध्य करतात पहिली गोष्ट म्हणजे महत्त्वाची प्रपत्रे कोणती मला वाटते की तुमच्यापैकी बर्याच जणांनी त्यांच्याबद्दल ऐकले असेल किंवा त्याच्याबद्दल माहिती असेल आपण काही आर्थिक प्रपत्रांचा विचार करू शकतो का मला वाटते की तुमच्यापैकी बरेच जण योग्य विचार करत आहेत बॅलन्स शीट किंवा ताळेबंद नफा आणि तोटा खाते कॅश फ्लो इत्यादी असे अनेक प्रपत्र ज्याला आर्थिक प्रपत्र म्हणून ओळखले जाते आर्थिक माहिती संक्षिप्त स्वरूपात देणाऱ्या प्रपत्रास आर्थिक प्रपत्रे म्हणतात हे प्रपत्रे कोणता उद्देश साध्य करतात उदाहरणार्थ म्हणून ताळेबंदाचा विचार केला तर ताळेबंदात आपल्याला काय माहिती मिळते त्या व्यवसायाची आर्थिक स्थिती समजते त्या व्यवसायातील संपत्ती त्यांची देयता याची माहिती देण्याच्या हेतूने ताळेबंद बनवला जातो ताळेबंद आपल्याला काय माहिती देते याबद्दल आपण पुढील स्लाइडमध्ये तपशीलवार चर्चा करणार आहोत नफा आणि तोटा खाते हे पुढील प्रपत्र आहे नावावरून सूचित होते की वर्षाच्या किंवा महिन्याच्या शेवटी हे खाते आपल्याला व्यवसायातील नफा किंवा तोटा महत्वाचे उत्पन्नाचे स्रोत सर्व खर्च तसेच विविध स्तरावर तुमचा उर्वरित नफा याबाबतची माहिती पुरवितो असे हे नफा आणि तोटा खाते आहे आपल्याकडे कॅश फ्लो नावाचे हि एक प्रपत्र असते कारण बर्याच वेळा आपल्याला हे जाणून घेण्यात स्वारस्य असते की व्यवसायाने किती रोख उत्पन्न केले आहे आणि ते कोठे खर्च केले आहे रोख उत्पन्न कमाविण्याचे मोठे स्रोत कोणते आहेत रोख खर्च करण्याचे मोठे स्रोत किंवा गुंतवणूक करण्याचे मुख्य स्त्रोत कोणते आहेत इत्यादी अश्या सर्व माहितीचा सारांश कॅश फ्लो स्टेटमेंट या आर्थिक प्रपत्रामध्ये असतो त्याशिवाय आणखीही काही प्रपत्रे आहेत जसे की फंड फ्लो स्टेटमेंट किंवा निधी पुरवठा विवरणपत्र सबसिडीयरी बुक हे देखील आर्थिक प्रपत्र आहे कॅश बुक जे रोख संबंधी व्यवहारांची नोंद ठेवते ते देखील आर्थिक प्रपत्र आहे तर अनेक प्रकारची विविध वित्तीय माहिती पुरविणाऱ्या प्रपत्रांचा समावेश हा आर्थिक प्रपत्रांच्या श्रेणीमध्ये होवू शकतो या कोर्समध्ये येत्या आठवड्यात आपण बॅलन्स शीट ताळेबंद प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नफा आणि तोटा खाते व कॅश फ्लो स्टेटमेंट निधी पुरवठा विवरणपत्र या बद्दल बोलनार आहोत आता अगदी सामान्य भाषेत सांगायचे तर जर तुम्ही एखाद्या कंपनीचा किंवा व्यावसायिक संघटनेचा विचार करीत असाल तर तो व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला काही संसाधनाची आवश्यकता असते ती संसाधने तुम्हाला कोणीतरी पुरवीत असते म्हणजेच संसाधने पुरविणारी मंडळी देखील असते म्हणून कोणत्याही संस्थेसाठी ही संसाधने आणि त्यांचे पुरवठादार यांची योग्य सांगड जुळणे नेहमी आवश्यक असते व्यवसाय करताना सामान्यपणे आपण मूलभूत व्यवसायीक पद्धतीचे अनुसरण करीत असतो तर आपण काही पैश्यासह व्यवसायाची सुरवात कराल नंतर आपल्याला कच्च्या मालाची किंवा आवश्यक वस्तूंची काही खरेदी करावी लागेल ज्याचा उपयोग व्यवसायातील कामांकरिता होईल बनविलेल्या वस्तू विक्री करिता दिल्या जातील बिल बनवून पुन्हा त्यांचे पैसे गोळा केले जातील अश्याप्रकारे पुन्हा आपल्याजवळ पैसे येतील पैश्याच्या अश्या चक्राकार वर्तुळास व्यवसाय चक्र किंवा मूल्यवर्धित चक्र असे म्हणतात एक्स रक्कमेसह सुरु'केलेल्या व्यवसायाची संपूर्ण प्रक्रिया आपणास त्या गुंतविलेल्या पहिल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम देऊन जाते व्यवसायाच्या मूलभूत नियमानुसार व्यवसायात अतिरिक्त रोखेच्या स्वरूपात काहीतरी मूल्यवर्धन व्हावे अश्याप्रकारे व्यवसाय हा पायाभूत सुविधांच्या आधारे आणि कामगारांच्या सहभागाने चालविला जातो व्यवसायाची संपूर्ण व्यवस्था चालविण्याकरिता लोकांचा सहभाग अत्यावश्यक आहे ते देखील व्यवसाय चक्राचा प्रमुख हिस्सा आहेत साधारणपणे व्यवसायातील सुरवातीच्या भागात ज्यावेळी आपण संसाधनांचा उपयोग करतो त्यावेळी आपण खर्च करीत असतो आणि ज्यावेळेस आपण बनविलेल्या वस्तू ग्राहकांना पुरवीत असतो व पैसे गोळा करत असतो त्यावेळी उत्पन्न कमवीत असतो अश्यावेळी आर्थिक प्रपत्र हे खर्च व उत्पन्नाची तुलना करण्याकरिता बनवले जाते आता ते आर्थिक प्रपत्र काय असेल मला वाटतं की तुमच्यातील बहुतेक जण त्याचा नफा व तोटा खाते असा योग्य अंदाज लावत आहेत कारण ते खातेआपलाखर्च आणि कमाई याची तुलना करते आता जर आपण फायदा कमविण्याची इच्छा असेल तर सामान्यपणे तुम्हाला खर्चाच्या तुलनेत उत्पन्न वाढवावे लागले तुम्ही सातत्याने नफा कमवत राहिलात तर व्यवसाय मजबूत होईल व तो दीर्घकाळ तुम्हाला मदत करेल आता व्यवसायाच्या या स्वरूपानुसार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट म्हणजे काय हे समजण्याचा प्रयत्न करू आत्ताच केलेल्या चर्चेनुसार उत्पन्न आणि खर्च यांची तुलना करणारे खाते म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ते आपल्याला नफा किंवा तोटयाच्या स्वरूपात निव्वळ निकाल देते याच वेळी दुसऱ्या बाजूला आपण आपल्या संसाधनांची यादी करतो आणि त्या संसाधांना आपण मालमत्ता म्हणजे असेटस म्हणून ओळखतो व या संसाधनाच्या पुरवठादाराची देयतेस उत्तरदायित्व म्हणजे लायबिलिटी म्हणतो आता आपल्या मालमत्तेचे निश्चित मालमत्ता म्हणून वर्गीकरण केले जाते आपल्याकडे असलेली कोणतीही पायाभूत सुविधा स्थिर मालमत्ता म्हणून ओळखली जात आहे कारण पायाभूत सुविधा कायम स्वरूपाच्या आहेत त्या आपल्या व्यवसायाच्या प्रक्रियेत सातत्याने वापरात येत नाही स्थिर मालमत्ता आपल्या व्यावसायिक प्रक्रियेत संप्रेरक म्हणून काम करतात अश्या काही मालमत्ता असतात ज्या आपल्याव्यवसाय चक्रात सातत्याने बदलत असतात त्यांना चालू मालमत्ता म्हणून ओळखले जाते अश्याप्रकारे आपल्याकडे स्थिर व चालू असे मालमत्तेचे दोन प्रमुखप्रकार असतात चालू मालमत्तेस काही प्रसंगी खेळते भांडवल म्हणूनही ओळखले जाते आता आपण स्थिर मालमत्तेच्या कोणत्याही उदाहरणांचा विचार करू मला वाटते की एक अगदी सहज सोपे उदाहरण जे आपल्या मनात येत असेल ते म्हणजे जमीन किंवा इमारत तर व्यवसाय चालविण्यासाठी आपल्याला इमारतीच्या स्वरुपात जागेची आवश्यकता असते स्थिर मालमत्ता म्हणून आपण वाहने संगणक यांचा देखील विचार करू शकतो आपल्याला संगणकातिल सॉफ्टवेअरची देखील आवश्यकता असते म्हणून संगणकाचे हार्डवेअर तसेच सॉफ्टवेअर हे सर्व स्थिर मालमत्तेची उदाहरणे आहेत आता चालू मालमत्तेची उदाहरणे कोणती असू शकतात जर तुम्ही व्यवसायातील पैशाच्या चक्राचा विचार केला तर मला वाटते कि चालू मालमत्ता काय असू शकते हे आपल्याला जाणवेल म्हणूनच जेव्हा आपण कच्चा माल खरेदी करून वापरतो तेव्हा उर्वरितकच्चा माल किंवा स्टॉक हि आपली चालू मालमत्ता असते बनते जेंव्हा आपण कच्च्या मालाचा वापर करुन तयार वस्तू बनवतो या तयारझालेल्याउर्वरित वस्तूंचा स्टॉक सुद्धा आपली चालू मालमत्ता असते कधीकधी अश्या वस्तू किंवा सेवा दिल्यानंतर ग्राहक तात्काळ त्यांचा मोबदला देत नाहीत अश्या प्रकारे काही रक्कम ग्राहकांकडून यावयाची असते अश्या प्रकारे येणारी रक्कम देखील आपली चालू मालमत्ता असते आपल्याकडे असलेली रोकड किंवा बँक खात्यात असणारी रोख रक्कम हे सर्व आपल्या चालू मालमत्तेची उदाहरणे आहेत अश्याप्रकारे स्थिर मालमत्ता व चालू मालमत्ता हे मालमत्तेचे दोन प्रमुख प्रकार आहेत तुम्ही तुमच्या लोकांना मालमत्ता म्हणून गृहीत धरूशकता का याचे उत्तर हो आणि नाही असे दोन्ही आहे कारण मानवी मालमत्ता म्हणून व्यवसायातील लोक हे व्यवसायासाठी सर्वात महत्वाची मालमत्ता आहेत आपल्या बौद्धिक भांडवलाच्या मदतीने ते व्यवसाय चालवितात दुर्दैवाने मानवी मालमत्तेस ताळेबंदावर दर्शविण्याची परवानगी नाही त्यांना ताळेबंदात का दर्शविले जात नाही या कारणांचा आपण विचार करू शकतो का कारण व्यवसायात काम करणारे लोक हे व्यवसायाची मालमत्ता नसतात ते केवळ कामगारभागीदार किंवा मालक या नात्याने फक्त त्या ठिकाणी काम करत असतात परंतु मालमत्ता म्हणून ते कोणाच्याही मालकीचे नसतात म्हणून हे आवश्यक आहे की एखादी वस्तू जर त्या कंपनीच्या मालकीची आहे किंवा त्या संस्थेची आहे केवळ तरच ती मालमत्ता म्हणून दर्शविली जाऊ शकते त्यामुळे व्यवसायातील लोक हे कंपनीची संपत्ती नसल्या कारणाने मालमत्ता म्हणून दाखविता येत नाहीत म्हणूनच स्लाइडमध्ये मी ते दर्शविताना बॅलन्सशीट च्या खाली दर्शविले आहेत तर या सर्व मालमत्ता एकत्रितपणे व्यवसाया करिताची संसाधने असतात या संसाधनांचा पुरवठा करणाऱ्या लोकांची तुम्हाला गरज असते कारण हि संसाधने विनामूल्य उपलब्ध येऊ शकत नाहीत मग ती कोणा मार्फत पुरविली जातात तुम्ही स्लाईडवर याची तीन चार उदाहरणे पाहू शकता व्यवसायातील भांडवल उसने घेतलेली रक्कम चालू उत्तरदायित्व हि काही याबाबतचीउदाहरणे आहेत आता भांडवल म्हणजे काय मालकाने व्यवसायात गुंतवलेली रक्कम म्हणजे भांडवल होय कर्ज म्हणजे काय कर्ज म्हणजे सावकाराने आपल्याला दिलेली रक्कम उदाहरणार्थ बँका किंवा वित्तीय संस्था यांनी आपल्याला काही रक्कम दिली त्याला कर्ज म्हटले जाते मग चालू मालमत्ता आणि चालू उत्तरदायीत्व काय आहे चालूउत्तरदायित्व म्हणजे पैशाच्या चक्रातून उभी केलेली रक्कम उदाहरणार्थ आपण एखादी वस्तू खरेदी केली परंतु त्यांना पैसे दिले नाहीत तर ती थकबाकी किंवा रोखीची देयता ही हि चालू उत्तरदायित्वाची म्हणजेच करंट लायबिलिटी ची उदाहरणे आहेत माझ्या मते या पहिल्या टप्प्यावर आपण पहिले कि ताळेबंदाच्या मालमत्तेच्या बाजूस व उत्तरदायित्वाच्या बाजूला कोणकोणत्या गोष्टी येतात आपण आपली आजची चर्चा येथे संपवू या पहिल्या सत्रात आपण लेखांकन म्हणजे काय हे समजून घेतले त्यानंतर आपण वित्तीयलेखांकन आणि व्यवस्थापकीय लेखांकन यातील फरक अभ्यासला आर्थिक लेखांकन मुख्यत्वे बाह्य वापरकर्त्यांसाठी असते आपण खर्चाची प्रपत्रे तयार करण्याचा प्रयत्न केला खर्चाचे लेखांकन हे मुख्यतः अंतर्गत वापरकर्त्यांसाठी असते आपण खर्चाची नोंद करतोआणि विविध आर्थिक प्रपत्रे तयार करतो पुढील सत्रात आपण विविध वित्तीय प्रपत्रांची चर्चा केली आहे आपण पैशाचे चक्र किंवा व्यवसाय चक्र म्हणजे काय आणि व्यवसाय चक्रातून नफाआणि तोटा खाते तसेच ताळेबंद कसा बनवितो याबद्दल चर्चा केली पुढील सत्रात हि चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत तसेच नफा आणि तोटा खाते व ताळेबंद याची अधिक चर्चा करू मला आशा आहे की आपणास हे पहिले सत्र आवडले असेल तर कृपया दुसरे सत्र हि पहा